प्रिय विद्यार्थ्यांनो नमस्ते आज आपण एक अतिशय रोमांचक आणि नवीन विषय सुरू करणार आहोत ज्याचे शीर्षक आहे कॅश फ्लो स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल की वार्षिक अहवालात तीन महत्त्वाची स्टेटमेंट्स आहेत जी सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य आहेत आणि खरं तर ती जवळजवळ सर्व उपक्रमांसाठी आवश्यक आहेत तुम्हाला आठवते काय तीन स्टेटमेंट्स कोणती प्रथम आपण ते कसे शिकलो यावरुन जायचे म्हणजे बॅलन्स शीट नंतर नफा आणि तोटा खाते आणि तिसरे म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट पहिल्या सत्रात आपण या प्रत्येक स्टेटमेंटचे हेतू पाहिले होते तर बॅलन्स शीट तुम्हाला काय सांगते ते सांगू शकता बॅलन्स शीट आर्थिक स्थितीचे स्टेटमेंट आहे बॅलन्स शीटमध्ये एका विशिष्ट तारखेला मालमत्ता आणि उत्तरदायित्व दाखवल्या जातात नफा किंवा तोटा खाते हे उत्पन्न आणि खर्च दर्शविणारे स्टेटमेंट आहे त्याचा निव्वळ परिणाम विशिष्ट कालावधी साठी नफा किंवा तोटा असतो परंपरेने या दोन स्टेटमेंटना कोणत्याही घटकाचे परिणाम दर्शविणारी अंतिम स्टेटमेंट्स मानली जात होती संस्था कोणत्याही प्रकारची असू शकते ती नफा कमावणारी किंवा नफा न कमावणारी किंवा ती भागीदारी संस्था असू शकते किंवा मालकीची संस्था किंवा कॉर्पोरेट म्हणू शकते जवळजवळ प्रत्येक उपक्रमात ही दोन स्टेटमेंट्स तयार करावी लागतात हळू हळू लक्षात आले की ही दोन स्टेटमेंट्स अत्यंत महत्त्वाची आहेत भागधारकांना आवश्यक असलेली सर्व माहिती ते देत नाहीत कारण भागधारकांना संस्थेत रोख रकमेच्या हालचालींबद्दल जाणून घेण्यात तितकेच रस असतो तर तिसरे स्टेटमेंट 90 च्या दशकात अनिवार्य केले होते आणि ते कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणून ओळखले जाते तर आज आपण कॅश फ्लो स्टेटमेंटवर चर्चा करणार आहोत आणि कॅश फ्लो स्टेटमेंट बरोबर काही प्रकरणांचा आपण विचार करू तर ही अनुक्रमणिका आहे आणि आपण अनुक्रमणिकेमध्ये सूचीबद्ध केलेल्या विविध विषयांवर चर्चा करणार आहोत मी तुम्हाला नुकतीच माहिती दिली आहे की पारंपारिक आर्थिक स्टेटमेन्ट्स ते रोखीची निर्मिती आणि उपयोग याबद्दल माहिती देण्यास अपयशी ठरतात आणि स्टेटमेन्ट् वापरणारे सामान्यत रोख उत्पन्न करण्यास कोणते सक्षम मार्ग आहेत हे जाणून घेऊ इच्छित आहेत आणि तसेच त्यांना हे देखील जाणून घ्यायचे असते कि त्या रोख रकमेचा उपयोग विशिष्ट कालावधीत कसा केला तर एका कालावधीत रोख रकमेच्या हालचालीचा सारांश देण्याची गरज आहे आणि तेथे कॅश फ्लो स्टेटमेंटचे महत्त्व आहे आता कॅश फ्लो स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की लेखा कालावधी दरम्यान रोख उत्पन्न आणि खर्च दोन्हीचा सारांश होय पुढे ते कार्य करणार्या गुंतवणूक आणि वित्तपुरवठा करणार्या तीन प्रमुख अंतर्गत प्रवाहाचे वर्गीकरण करते आपण अधिक तपशील वाचू इच्छित असल्यास रोख प्रवाह कोणत्या आधारावर हे लेखा मानक आहेत सध्याच्या कंपन्या ज्या सामान्यत कंपन्या वापरत असतात त्यांना इंडस 7 असे म्हणतात ते आंतरराष्ट्रीय लेखा मानक प्रमाणेच आहे जे आयएएस 7 आहे आणि त्या साठीचे जुने प्रमाण एएस7 आहे एएस 3 जे कॅश फ्लो स्टेटमेंट सादर करते आता तुम्हाला बॅलन्स शीट आधीच माहित आहे तुम्हाला नफा आणि तोटा खातेही माहित आहे आता आपण विचार करू शकता की कॅश फ्लो स्टेटमेंट या दोन स्टेटमेंट्स पैकी कोणत्या प्रकारचे आहे आपल्यापैकी ज्याच्यावर आता चर्चा झाली आहे त्याच्या आधारे आता विचार करण्यास सक्षम आहे काय मला वाटते की तुमच्या तील काहीजण अंदाज लावण्यास सक्षम आहेत हे काही प्रमाणात नफा आणि तोटा खाते सारखेच आहे कारण नफा आणि तोटा खाते देखील एका विशिष्ट लेखा कालावधी साठी आहे कॅश फ्लो स्टेटमेंट एका विशिष्ट लेखा कालावधी साठी देखील आहे बॅलन्स शीट एका विशिष्ट कालावधीसाठी नसतो ते कालावधीच्या शेवटी तयार केले जाते परंतु ते एकत्रित स्टेटमेंट आहे तर जर बॅलन्स शीट 31 मार्च 2020 ची असेल तर ती या वर्षीच नव्हे तर आधीच्या सर्व वर्षांत अधिग्रहित केलेल्या विकत घेतलेल्या सर्व मालमत्ता आणि जबाबदाऱ्या दाखवेल जी 31 मार्च 2020 पर्यंत व्यवसायाच्या सुरूवाती पासून कोणतीही मालमत्ता खरेदी केली असल्यास आणि अद्याप ती विकली गेली नसल्यास ती बॅलन्स शीट मध्ये दर्शविली जाईल परंतु आपण मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षाचा नफा आणि तोटा खाते विचारात घेतल्यास तो फक्त एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत नफा किंवा विक्री किंवा खर्च दर्शवेल हे एक पीरियड स्टेटमेंट आहे नफा आणि तोटा हा पीरियड स्टेटमेंट असतो त्याचप्रमाणे कॅश फ्लो स्टेटमेंट देखील एक पीरियड स्टेटमेंट असते आता बॅलन्स शीट आपल्याला सर्व मालमत्ता आणि उत्तरदायित्व देते कॅश फ्लो स्टेटमेंटच्या बाबतीत असे नाही कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला उत्पन्न आणि खर्चचा सारांश देत आहे त्या अर्थाने काही वस्तू नफा आणि तोटा खात्यासारख्याच असतील परंतु लक्षात घ्या की बॅलन्स शीट मध्ये बर्याच वस्तू आहेत ज्या नफा आणि तोटा खात्यामध्ये येत नाहीत परंतु त्या थेट कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये दिसून येतात आपण अशा कोणत्याही उदाहरणाबद्दल विचार करू शकता की एखादी विशिष्ट वस्तू बॅलन्स शीट मध्ये आहे आणि ती बॅलन्स शीट मध्ये आहे ती नफा आणि तोटा खात्यामध्ये न येता कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये येईल जरा विचार करा समजा कंपनी मशिनरी खरेदी करते आणि त्यासाठी रोख पैसे देते हे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये जाईल उत्तर होय आहे कारण कंपनीने त्यासाठी पैसे दिले आहेत ते नफा आणि तोटा खात्यामध्ये जाईल उत्तर नाही कारण ते उत्पन्न किंवा खर्च नाही तो बॅलन्स शीट मध्ये जाईल कारण ती एक मालमत्ता आहे म्हणून मशिनरी ही एक नवीन मालमत्ता आहे जी खरेदी केली जाते तर हे बॅलन्स शीट मध्ये प्रतिबिंबितं होते आणि ते बॅलन्स शीट मध्ये येते आणि त्यात रोख रकमेचा भरणा असतो तो कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये येईल तर लक्षात ठेवा मी हे नफा आणि तोटा खात्यासारखेच आहे असे म्हणत असलो तरी ते नफा आणि तोटा खात्याप्रमाणेच माहिती देत नाही कारण अशा अनेक बाबी आहेत ज्या बॅलन्स शीट मधून कॅश फ्लो स्टेटमेंट पर्यंत येत आहेत रोखीच्या हालचालीत गुंतलेली कोणतीही वस्तू कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये दर्शविली जाईल आपल्याकडे आता वर्गीकरणाकडे लक्ष असेल कारण ते अतिशय महत्वाचे आहे की प्रत्येक प्रवाहाचे तीन प्रवर्गात वर्गीकरण केले पाहिजे कारण आपण येथे कार्यरत उपक्रमगुंतवणूक विषयक उपक्रम आणि आर्थिक उपक्रम पाहू शकतो आता प्रथम आपण रोख रकमेचा अर्थ काय आहे हे सुरू करण्यासाठी कारण आपण म्हणत आहोत की हे कॅश फ्लो स्टेटमेंट आहे आपण नेहमी रोख रक्कम बोलतो तेव्हा रोख आणि रोख समतुल्य असल्याचे लक्षात ठेवा आता जे हातात रोख आहे ते रोख आहे पण अर्थातच आपण आपल्या खिशात ठेवलेली रोख रक्कम चलन नोटांच्या स्वरूपात फक्त रोख रक्कमच नाही हातात रोख रक्कम आणि डिमांड डिपॉझिट आता डिमांड डिपॉझिट सामान्यत बँकेत ठेवल्या जातात म्हणून आर्थिक स्टेटमेन्टमध्ये आम्ही बर्याच वेळा त्याला बँक बॅलन्स म्हणून म्हणतो रोकड शिल्लक अधिक बँक शिल्लक दोन्ही मानले जाते बँक खात्यात कोणत्या प्रकारची खाती आहेत ती बचत खात्यात असल्यास होय जर ते चालू खात्यात असेल तर होय ती मुदत ठेवीमध्ये असल्यास नाही कारण आमच्या व्याख्येनुसार ती डिमांड डिपॉझिट असावी याचा अर्थ असा की कंपनी किंवा कंपनी ने ते काढणे किंवा वापरणे शक्य आहे जेव्हा हे पाहिजे तेव्हा म्हणूनच बँक शिल्लक बचत मध्ये आहे आणि चालू खाती एफडी खात्यात नाही मानली जातील समजतंय का आता येथे वापरलेली अन्य संज्ञा म्हणजे रोख आणि रोख समतुल्य आता रोख समतुल्य म्हणजे काय रोख समतुल्य म्हणजे अल्प मुदतीच्या अत्यंत द्रव गुंतवणूकीचा संदर्भ आम्ही म्हणत आहोत की ही रोकड समतुल्य आहे तर हे रोख रकमेसारखेच आहे जेव्हा आपण इच्छित असाल तेव्हा आपण त्यास रोख रुपांतरित करण्यास सक्षम असावे जेणेकरून जे अल्ट्रा शॉर्ट टर्म असे काहीतरी आहेत जे 48 तासांपेक्षा कमी वेळात परिवर्तनीय असेल त्यांना रोख समकक्ष मानले जाते आणखी एक अट जोडली आहे जी मूल्यबदलांच्या अधीन असू नये तर आता आपण रोख समतुल्यतेच्या कोणत्याही उदाहरणांचा विचार करू शकता समजा बँकेत काही निश्चित रक्कम असेल तर तुम्ही त्यास रोख रकमेसारखे समजाल का जर कालावधी कमी असेल आणि त्यामध्ये रोख रूपांतरणासाठी कोणत्याही अटी जोडल्या गेल्या नाहीत तर आपण त्यास रोख समकक्ष मानू शकता इतर कोणती वस्तू शेअर बाजारात तुम्ही शेअर्स सहज विकू शकता तुम्ही समभागांची रक्कम शिल्लक रोख समतुल्य मानू शकता का उत्तर नाही कारण आपण ते विकू शकले तरी ती अत्यंत द्रव गुंतवणूक आहे परंतु दुसरी अट पूर्ण केली जात नाही कारण ती बदलण्याच्या महत्त्वपूर्ण जोखीम च्या अधीन नसते मूल्यात बदल होण्याची एक मोठी शक्यता आहे म्हणूनच आपल्या सर्वांना माहित आहे की स्टॉक दर दररोजच नव्हे तर दर मिनिटास बदलत असतात तर समभाग रोख समतुल्य मानले जात नाहीत रोख समकक्षता म्हणून इतर काय मानले जाऊ शकते डेबेंचर्ससारखे कर्ज उपकरणे आहेत आपण त्यांना रोख समतुल्य म्हणून विचार कराल तरीही उत्तर नाही कारण डिबेंचरच्या किंमती शेअरच्या किंमतींमध्ये वारंवार बदलत नाहीत परंतु ते कधीही कमी बदलू शकत नाहीत म्हणूनच डिबेंचरला रोख समतुल्य मानले जात नाही कॉर्पोरेट बॉन्ड्स सारख्या इतर कोणत्याही बाजारात येणार्या सुरक्षिततेचा विचार केला जाणार नाही तथापि अशा काही सरकारी सिक्युरिटीज किंवा ट्रेझरी सिक्युरिटीज आहेत ज्यास आपण किंमतीत तोटा केल्याशिवाय किंमतीत तोटा किंवा बदल केल्याशिवाय विक्री करू शकता तर अशा गुंतवणूकीला रोख रकमेचे सममूल्य मानले जाऊ शकते सामान्यत बँका ठेवी म्हणून ओळखल्या जातात ज्यांना डिपॉझिटवर पैसे किंवा कमी नोटीसवर पैसे यासारख्या कमी कालावधीसाठी ठेव म्हणून ठेव म्हटले जाते त्यांना रोख समतुल्य ठरावाचे योग्य उदाहरण मानले जाते म्हणून जेव्हा जेव्हा रोख प्रवाह निवेदनात असेल तेव्हा आपण रोख शब्द वापरुया त्यात रोख रकमेच्या समतोल पणाचा समावेश आहे समजतंय का आता आपण पुढे जाऊया आता कॅश फ्लो वरून काय समजते आता एक सामान्य समज आहे रोख रक्कम किंवा बँक बाहेर प्रवाह जे रोख रक्कम आणि रोख समतुल्य पेमेंट आहे की प्रवाह म्हणून स्वरूपात कोणत्याही कॅश फ्लो या सर्व कॅश फ्लो मध्ये समाविष्ट आहेत तथापि रोख रकमेच्या आत हालचाल करणे आणि रोख समतुल्य रोख प्रवाह मानले जात नाही आता रोख आणि रोख समतुल्य मध्ये एक क्षण काय आहे आपण काही उदाहरण देऊ शकता समजा आपल्याकडे बँक शिल्लक तीन लाख रुपये आहेत आणि आपण ते काढले आणि आपल्याला बॅंकांकडून रोख रक्कम मिळाली आहे आपण त्यास रोख प्रवाह मानणार आहात का उत्तर नाही कारण आपण रोख रक्कम घेत असलात तरी आपण फक्त बँक शिल्लक रोख रूपांतरित करीत आहात तर बँक बॅलन्स हे रोख रकमेचे एक उदाहरण आहे किंवा आपण आपली अल्प मुदतीची सुरक्षितता विकत घेतल्यास आणि त्यास बँक बॅलन्समध्ये रूपांतरित केले तर पुन्हा ते रोख रकमेच्या समतुल्य हालचाल आहे तर आपण अशा हालचालींना रोख रकमेचा भाग मानणार नाही समजले म्हणूनच ही हालचाल रोख आहे म्हणून मानली जात नाही आणि म्हणूनच त्यांना रोख प्रवाह मानल जात नाही आता कॅश फ्लो च्या प्रकारांवर जाऊ आता विविध उपक्रमांद्वारे निर्माण झालेल्या कॅश फ्लोचे वास्तविक वर्गीकरण करणे आवश्यक आहे आपण याबद्दल आधीच चर्चा केली आहे ऑपरेटिंग गुंतवणूक विषयक आर्थिक करणार्या तीन प्रमुख आहेत मला वाटते की हे प्रमुख बरेच स्वयं स्पष्टीकरणात्मक आहेत परंतु काही विशिष्ट अर्थ जोडलेले आहेत परंतु आत्ताच तुम्हाला काय वाटेल काय एक ऑपरेटिंग कॅश फ्लो मानले जाईल कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याचा विचार करा आपण काही निर्णय घेण्यास सक्षम आहात ऑपरेशन म्हणजे आमचा रोजचा व्यवसाय आपण येणार्या आणि जाणार्या रोख वस्तूंच्या अनेक वस्तू निर्माण करतो आता त्या सर्वांना ऑपरेटिंग समजले जाते हे देखील एक अवशिष्ट शीर्षक आहे म्हणून जे काही गुंतवणूक किंवा वित्त म्हणून मानले जाऊ शकत नाही त्यास ऑपरेटिंग मध्ये देखील समाविष्ट केले जाईल आणि आता ऑपरेटिंग प्रवाहाच्या उदाहरणांचा विचार करा परंतु आपल्या स्पष्टतेसाठी मी ते येथे दर्शवतो तर आता आकृतीच्या रूपात आपल्या सर्व कॅश फ्लो उपक्रम ऑपरेटिंग गुंतवणूक वित्तपुरवठ्यात विभागल्या आहेत ऑपरेटिंग म्हणजे दिवसाच्या उपक्रमांशी संबंधित काहीतरी मी मुद्दाम काही उदाहरण दिले नाही कारण आपण दररोजच्या उपक्रमांशी संबंधित 30 40 उदाहरणांचा सहज विचार करू शकता पुढे गुंतवणूक विषयक आहे आता आपण कोणत्या उदाहरणाबद्दल विचार करू शकता अर्थात स्क्रीनवर आपण हे पाहू शकता की जमीन खरेदी हे अगदी सोपे उदाहरण आहे म्हणून जेव्हा आपण जमीन खरेदी करता तेव्हा आपण रोख पैसे भरता आपण जमीन प्राप्त करता जमीन एक निश्चित मालमत्ता किंवा मालमत्ता वनस्पती आणि उपकरणाची एक प्रकारची वस्तू आहे म्हणूनच ही गुंतवणूकीची क्रिया आहे वित्तपुरवठा उदाहरणार्थ कर्ज घेतले जाते म्हणून आपण बँकांकडून कर्ज घेतले आहे म्हणून आम्हाला प्राप्त झाले आहे आमची बँक शिल्लक वाढते आणि बँक कर्जाच्या रूपात एक नवीन उत्तर दायित्व तयार होते आर्थिक उपक्रमाचे हे उदाहरण आहे तर तुम्हाला तिन्ही उपक्रम समजतं आहेत का आता आपण ऑपरेटिंग उपक्रमाबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेऊया तर कंपनीच्या मुख्य कमाई करणार्या उपक्रम म्हणून या परिभाषित केल्या आहेत तर ही सामान्य उपक्रम किंवा दैनंदिन उपक्रम साठी तांत्रिक संज्ञा आहे आणि गुंतवणूक आणि वित्तपुरवठा म्हणून परिभाषित केले जाऊ शकत नाही अशा इतर कोणत्याही उपक्रमांमध्ये देखील त्यामध्ये पडतील आता मी खूप सोपं उदाहरण दिलं आहे की रोख निर्मितीसाठी सर्वात महत्वाची क्रिया म्हणजे ग्राहकांकडून वस्तूंची विक्री किंवा सेवेच्या तरतूदीपेक्षा रोख रक्कम मिळणे समजा तुम्ही टॅक्सी ऑपरेटिंग एजंट आहात आणि टॅक्सी ग्राहक तुम्हाला पैसे देऊन किंवा क्रेडिट कार्ड द्वारे किंवा बँकेमार्फत पैसे भरत असतील तर तुम्ही उत्पन्न कमावत आहात आपण कोणत्या स्टेटमेंटमध्ये महसूल दर्शवाल अर्थात आपण ते नफा तोटा खात्यात दर्शवाल परंतु आपण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये देखील दर्शवाल कारण आपण देखील व्युत्पन्न करीत आहात किंवा प्रक्रियेत आपल्याला रोख रक्कम मिळत आहे तर ऑपरेटिंग उपक्रम मधून येणार्या रोख रकमेचे हे एक अगदी स्पष्ट कट आणि सोपे उदाहरण आहे आता आणखी 5 6 उदाहरणांचा विचार करा हे अगदी सोपे आहे मी म्हटल्या प्रमाणे आपण 30 उदाहरणे देखील सूचीबद्ध करू शकता आपण आणखी काही उदाहरणे विचार करू शकता समजा तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जेवायला काही सांगायला गेलात तर काय होईल आपल्याकडे दुपारचे जेवण होईल आता पेमेंट म्हणजेच रोख स्वरूपात किंवा क्रेडिट कार्ड द्वारे किंवा चेक द्वारे किंवा काही अर्थाने देय देण्याचे साधन होईल परंतु कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम निघत असल्याने तो एक ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणून विचार करेल कारण ही एक दिवसाची क्रिया आहे जी गुंतवणूक किंवा वित्तपुरवठा करणारी उपक्रम नाही इतर कोणतेही उदाहरण मला वाटते की आपण कदाचित पगारासारखे विचार करता कदाचित बर्याच खर्चासाठी भाड्याने घेतलेल्या भाड्यांप्रमाणेच ते सर्व ऑपरेटिंग कार्यात पडतील तर मी ही उदाहरणे देत आहे रॉयल्टी फी कमिशन त्यांची रोख समकक्षता पुरवठा करणार्याना दिलेली रोख रक्कम किंवा कर्मचार्यांना पगार भत्ते म्हणून दिलेली रोख अशा स्वरुपात विक्री शिवाय काही पैसे मिळू शकतात त्यांच्या सर्व खर्चासाठी ऑपरेटिंग उपक्रमाची ही उदाहरणे आता आपण पुढच्या कडे जाऊ पुढे एक प्रमुख म्हणजे गुंतवणूकीचे कार्य आहे आता आपण गुंतवणूकीचे कार्य कसे परिभाषित कराल आणि उदाहरणे कोणती फक्त गुंतवणूकीच्या उपक्रमाचा विचार करा आता येथे आपण नावा प्रमाणेच गुंतवणूक करत आहात म्हणून जर आपण एखाद्या घटकाचे शेअर्स खरेदी करत असाल तर ती गुंतवणूकीची क्रिया असेल जर आपण एखाद्या बँकेत ठेव ठेवत असाल तर ते गुंतवणूकीचे उपक्रम असेल जर आपण बँक डिपॉझिट मधून पैसे काढत असाल आणि त्यास रोख रुपांतरित करीत असाल तर ही गुंतवणूकीची क्रिया आहे आपण आपले शेअर्स किंवा डिबेंचर्स रोख रुपांतरित करीत असल्यास ती पुन्हा गुंतवणूकीची क्रिया आहे आपण जमीन किंवा इमारत म्हटल्याप्रमाणे कोणतीही निश्चित मालमत्ता खरेदी करत असल्यास ती पुन्हा गुंतवणूकीची क्रिया आहे म्हणून गुंतवणूकीच्या उपक्रमाची ही उदाहरणे आहेत आता गुंतवणुकीवर जाण्यापूर्वी आम्हाला ऑपरेटिंग उपक्रम कसे नोंदवले जातात हे देखील समजून घेण्यास आवडेल ऑपरेटिंग उपक्रम नोंदविण्याच्या दोन पद्धती आहेत एक थेट पद्धत आहे तर दुसरी अप्रत्यक्ष पद्धत आहे थेट पद्धतीमध्ये एकूण विक्री आणि रोखीची एकूण देयके नोंदवली जातात थेट पध्दतीमध्ये एकूण विक्री आणि रोखीची एकूण देयके नोंदवली जातात आता हे थेट पध्दतीचे स्वरुप आहे मला आशा आहे की ग्राहकांकडून प्राप्त झालेली रोख रक्कम किंवा पुरवठादारांना दिलेला रोख कर्मचार्यांना इत्यादी सर्व रक्कम एकतर प्राप्त झालेली किंवा भरलेली रक्कम म्हणून दर्शविली जाते निव्वळ रकमेस उणे आयकर भरल्याच्या आधी ऑपरेशन्समधून मिळणारी रोख रक्कम मानली जाते ऑपरेटिंग उपक्रमांमधून तुम्हाला निव्वळ रोख रक्कम मिळेल तुम्हाला मिळत आहे ही एक थेट पद्धत आहे कारण प्राप्त झालेल्या आणि भरलेल्या रोख रकमेची एकूण रक्कम दर्शवली आहे अजून एक पद्धत आहे जी अप्रत्यक्ष पद्धत म्हणून ओळखली जाते अप्रत्यक्ष पध्दतीने काय होते ते आपण नफा तोटा खात्यातून प्रारंभिक नफा म्हणून सुरू करता आणि त्यानंतर आपण ऑपरेटिंग उपक्रमातून तयार झालेल्या रोख मोजण्यासाठी काही समायोजने करता सत्राच्या सुरूवातीस आपण रोख प्रवाह आणि नफा तोटा खात्यात समानतेचे बरेच चर्चा केली होती वास्तविक रोख प्रवाहाचा हा भाग जो क्रियाकलापांचा भाग असतो तो नफा तोटा खात्यासारखाच असतो म्हणून आपण असे मानतो की जे काही रोख उत्पन्न होते ते नफ्याच्या स्वरूपात आहे हे खरे नाही परंतु ऑपरेटिंग उपक्रमामधून आणि जे भिन्न आहेत त्या आयटममधून आपला नफा रोख असल्याचे समजले जाते त्यापासून प्रारंभ करा तर नफा तोटा खात्यात काही नॉन कॅश आयटम आहेत त्या समायोजित केल्या जातील त्यामध्ये काही नॉन ऑपरेटिंग आयटम देखील समायोजित केले जातील म्हणूनच आपल्या नफ्यापासून आपण ऑपरेट केल्यापासून निर्माण झालेल्या रोख मोजण्यासाठी पुन्हा काम कराल फक्त स्वरूप पहा मला वाटते की हे आपल्यासाठी बर्याच गोष्टी स्पष्ट करेल तर आपण राखून ठेवलेल्या उत्पन्नापासून सुरुवात करू शकता हे ते साठे आहेत जे वर्षात जमा झालेला लाभांश जोडतात कारण लाभांश आर्थिक कारणास्तव जात आहे आपण नंतर ते पाहू नंतर आपण भरलेला आयकर देखील जोडा तर तुम्हाला करा पूर्वी निव्वळ नफा मिळेल मग आपण डेप्रिसिएशन जोडा तुम्ही डेप्रिसिएशन का वाढवता एखाद्याने विचार करू शकतो कारण आम्ही आधीच्या दोन सत्रांमध्ये डेप्रिसिएशन वर चर्चा केली आहे आपण डेप्रिसिएशन वाढवू कारण आपण हे लक्षात घेतल्यास हा एक रोख नसलेला खर्च आहे तो नफा तोटा मध्ये डेबिट केला जातो किंवा तो नफा तोटाला आकारला जातो परंतु कोणत्याही रोख रकमेचा त्यात सहभाग नव्हता म्हणून आपण डेप्रिसिएशन जोडू आम्ही मालमत्ता विक्री वरील नुकसान किंवा भरलेल्या व्याज वाईट कर्जाची तरतूद यासारख्या काही नॉन ऑपरेटिंग वस्तू जोडू म्हणून आम्ही पुन्हा नॉन ऑपरेटिंग आयटम जसे की व्याज लाभांश किंवा मालमत्तांच्या विक्री वरील नफा आणि पी आणि एल खात्याशी संबंधित सर्व समायोजन केल्यानंतर वजा करू हे समायोजन दोन प्रमुख अंतर्गत आहेत हे लक्षात ठेवा एक म्हणजे जर आपल्याला अशी कोणतीही वस्तू सापडली जी निसर्गा मध्ये नफ्यासारखी असेल तर माफ करा निसर्गात नसल्यास आम्ही त्याचा हिशेब घेणार आहोत जर अशी कोणतीही वस्तू जी प्रकृतीत गैर ऑपरेटिंग असेल परंतु ती नफा तोटा मध्ये असेल तर आपण त्यासाठी समायोजित करू आता दोन्ही प्रकारच्या एडजस्टमेंट केल्यावर आम्हाला ऑपरेशन्समधून निधी मिळतो आता ऑपरेशन्स मधील फ्रंट फंड येथील फंड म्हणजे कार्यशील भांडवलाचा संदर्भ तर त्यात केवळ रोख रक्कम नाही तर त्यात सध्याची मालमत्ता आणि उत्तर दायित्व समाविष्ट आहे तर आम्ही सध्याच्या मालमत्ता आणि दायित्वांचा परिणाम काढून टाकू तर ऑपरेशन्सच्या फंडा तून आम्ही सध्याची मालमत्ता आणि दायित्वे वाढवितो आणि कमी करतो येथे आम्हाला ऑपरेशन्समधून उत्पन्न मिळते परंतु करापूर्वी त्यापासून आम्ही परिचालन गतिविधींमधून निव्वळ रोख प्रवाह मिळवण्यासाठी दिलेला आयकर कमी करू हे मला माहित आहे की ते थोडेसे क्लिष्ट आहे कारण ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ही एक उलट पद्धत आहे मी पुन्हा शेवटची स्लाइड पुन्हा दर्शवतो जर तुम्हाला पुन्हा एकदा आठवत असेल तर मी तुम्हाला नफा तोटा खाते लक्षात ठेवत आहे कृपया पुन्हा एकदा आपल्या नफा तोटा खात्याकडे लक्ष द्या आणि जर तुम्हाला नफा तोटा खाते समजले नसेल तर प्रथम येण्यापूर्वी तुम्हाला नफा तोटा खाते विषयाचा योग्य अभ्यास करावा लागेल परंतु नफा तोटा खात्यात उत्पन्नाची यादी होती ज्यामध्ये तुम्हाला निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या सर्व खर्चाची यादी होते आता आपण जे करीत आहोत ते आपण निव्वळ नफ्यापासून सुरू करीत आहोत त्या सर्व वस्तू जो नॉन कॅश किंवा नॉन ऑपरेटिंग आहे त्या जोडून नफ्याची गणना करण्यासाठी वजा केला गेला उदाहरणार्थ डेप्रिसिएशन म्हणून आम्ही डेप्रिसिएशन जोडतो आम्ही प्रदान केलेला आयकर जोडतो आम्ही मालमत्ता वगैरे विक्रीवर तोटा वाढवतो तर आम्ही त्या वस्तू कमी करू शकत नाही ज्या ऑपरेटिंग नसलेल्या असतात पण मालमत्ता वगैरे विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याप्रमाणे मोजल्या जातात आणि हे समायोजन केल्यानंतर आपण ऑपरेशन्समधून निधी मिळवण्यासाठी वापरता तेथे आम्ही सध्याच्या मालमत्ता आणि दायित्वांसाठी समायोजन करतो आता आपण ते समायोजन का करू कारण प्रत्येक वेळी तुमचा नफा होतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही पैसे कमविले समजा आपण तेथे क्रेडिट विक्री आहेत क्रेडिट विक्री आपल्याला नफा देईल परंतु यामुळे आपल्यासाठी कोणतीही रोकड उत्पन्न होणार नाही कारण रोख अद्याप कर्जदारांमध्ये लॉक आहे रोख रक्कम स्टॉकमध्ये लॉक होऊ शकते किंवा आपल्याला अद्याप नफा मिळाला नाही परंतु आपल्याकडे आधीच लेनदारांकडून पैसे आहेत अशा सर्व परिस्थितींमध्ये समायोजित करणे आवश्यक आहे कारण येथे आमचे लक्ष ऑपरेशन्समधील रोकड मोजण्यासाठी आहे समजतंय का तर आपण येथे थांबू आपण आज जे काही कव्हर केले ते म्हणजे आपण कॅश फ्लो स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंटचे महत्त्व ऑपरेटिंग गुंतवणूक आणि वित्तपुरवठा या तीन श्रेण्यांनी सुरुवात केली आहे विशेषतः आज आपण ऑपरेटिंग उपक्रमावर चर्चा केली आहे आपणास हे समजणे थोडे कठीण असल्यास आपण पुढील सत्रात ऑपरेटिंग गुंतवणूक विषयक आणि आर्थिक उपक्रम याचा पुन्हा सराव करणार आहोत ज्यामुळे ऑपरेटिंग उपक्रम पुन्हा स्पष्ट होतील नमस्ते